या व्याख्यानात आपण टायमिंग ड्राईव्ह प्लेसमेंट विषयी बोलत आहोत पूर्वीच्या व्याख्यानात आम्ही विविध टायमिंग मुद्द्यांविषयी बोललो होतो जेथे आपण चुकीचे मार्ग ओळखण्यासाठी सर्किटचे स्टॅटिक विश्लेषण वगैरे करता जेणेकरुन काही टाईम संबंधित अडचणी पूर्ण होऊ शकतात आणि उल्लंघन झाल्यास काही उपाय केले जाऊ शकतात नंतर आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात ते आपण नंतर पाहूया जेव्हा आपण या काळात काही बजेट अंतर्भूत केले जाऊ शकतात किंवा बदल केले जाऊ शकतात अशा मांडणीमध्ये काही फिसिकल डिझाइन किंवा काही फिसिकल बदल यावर चर्चा करता तेव्हा आता या व्याख्यानात आपण आपल्याला दिलेल्या काही मर्यादांच्या अधीन असलेले ब्लॉक्स कसे ठेवू शकतो हे पाहणार आहोत तर हे टायमिंग अल्गोरिदम किंवा प्लेसमेंट अल्गोरिदमच्या पलिकडे आहे याचा अर्थ असा की आम्ही आधी चर्चा केली होती कारण त्याटाईमी आम्ही टाईमेच्या मुद्द्यांचा विचार केला नाही आम्ही फक्त नेटलिस्टची आवश्यकता ब्लॉक्सचे आकार पिनची स्थिती इत्यादी गोष्टींकडे पाहिले आणि आमचे उद्दीष्ट म्हणजे लेआउटचा आकार कमी करणे आणि इंटरकनेक्शनची लेंग्थस किंवा किंमत कमी करणे त्या दोघांची काही भारित बेरीज परंतु आता तिसरे पॅरामीटर काही टाईमेच्या अडचणी देखील येतात अशा टाईमी काही टाईमेची मर्यादा पूर्ण झाल्यावर आपल्याला ब्लॉक्स ठेवणे आवश्यक आहे तर टायमिंग ड्राईव्ह प्लेसमेंट TDP आम्ही थोडक्यात सांगतो ते सर्किट डीलेय अनुकूलित करण्याचा प्रयत्न करतात केवळ क्षेत्र आणि केवळ वायरची लेंग्थसच आवश्यक नाही सर्व टाईम मर्यादा पूर्ण करण्यासाठी हे केले जाते म्हणून आम्ही पाहिले आहे की काही टाईमेच्या अडचणी कदाचित चुकीच्या मार्गाशी संबंधित आहेत तर शेवटी सर्वात शेवटची लाईन म्हणजे आम्हाला शक्य तितकी मोठी क्लॉक वारंवारता प्राप्त करायची आहे ते आपले आहे ते आपले अंतिम उद्दीष्ट आहे तर यासाठी आम्हाला एक साधन म्हणून स्टॅटिक टाईम विश्लेषक वापरण्याची आवश्यकता आहे म्हणून STAने आपल्याला जे जे दिले ते आम्हाला क्रिटीकल नेट्स ओळखण्यासाठी वापरले जाईल परंतु मी आधी नमूद केल्याप्रमाणे आपल्याला काही पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता असू शकते कारण जेव्हा आपण स्टॅटिक विश्लेषण करता तेव्हा आपण परस्पर कनेक्शनच्या काही अंदाजांसह प्रारंभ करीत आहात तर आपण प्लेसमेंट केल्याशिवाय आपल्याला अंदाज कुठून मिळतो तर हे प्रत्यक्षात हाताने जाऊ शकते ही पुनरावृत्ती प्रक्रिया असेल तर टायमिंग ड्राईव्ह प्लेसमेंट ज्याचे लक्ष्य हे कमी करणे आहे म्हणजे यापैकी एक किंवा दोन्ही पॅरामीटर्स निगेटिव्ह स्लॅक्सच्या बाबतीत हे टाईमचे उल्लंघन दूर करण्याचा प्रयत्न करेल परंतु असे 2 प्रकार आहेत ज्याद्वारे आपण ते मोजू शकता आपण एकतर सर्वात वाईट नेगेटिव्ह स्लॅक्सच्या बाबतीत मोजू शकता आपल्याला स्लॅक व्हॅल्यू मिळेल ज्याची परिमाणात सर्वात मोठी नेगेटिव्ह मूल्य आहे तर तिथे असलेले सर्वात वाईट मूल्य आहे किंवा आपण सर्व नेगेटिव्ह स्लॅक्सची बेरीज करू शकता आणि तेथील एकूण नेगेटिव्ह मूल्य पाहू शकता तर एकतर आपण वापरू शकता तर आम्ही या T ला टायमिंग एंडपॉइंट्सचा सेट असल्याचे संदर्भित करतो तर या सर्वात वाईट नेगेटिव्ह स्लॅकला परिभाषित केले जाऊ शकते प्रत्येक निव्वळ टायमिंग पॉईंट्ससाठी tau ची स्लॅक जिथे tau चा T चा आहे जिथे T टायमिंग पॉईंट्सचा सेट आहे तर टायमिंग एंडपॉईंट म्हणजे काय ज्या ठिकाणाहून आउटपुट जात आहेत तेथील ठिकाणे कारण जेव्हा जेव्हा तुमचा कॉम्बिनेशनल सर्किट तेव्हा तुम्ही एकतर आउटपुटशी संबंधित असाल किंवा ते आउटपुट फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर जाऊ शकते तर हे संदर्भ घ्या हे सहसा टायमिंग एंडपॉइंट्स म्हणून संदर्भित केले जातात क्लॉक सायकलमध्ये काय करावे लागेल यावर आपण विचार करणे आवश्यक आहे तर एकतर प्राथमिक आउटपुट किंवा फ्लिप फ्लॉपचे इनपुट जे सर्वात वाईट नेगेटिव्ह स्लॅक आहे आणि एकूण नेगेटिव्ह स्लॅक म्हणजे आपण ते पाहता जे काही स्लॅक टाउ 0 पेक्षा कमी असेल फक्त ते जोडा हे 2 पॅरामीटर्स आहेत जे आपण ऑप्टिमाइझ करू शकता त्यापैकी एक किंवा दोन्ही आता टाईम ड्रिव्हन प्लेसमेंट तंत्राचे विस्तृतपणे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते एक नेटवर आधारित आहे याचा अर्थ असा की आपण नेटवर वैयक्तिकरित्या पहात आहात एकूण मार्गांकडे पाहू नका प्रत्येक गेट आउटपुटसाठी आपण म्हणता की जर तेथे फॅनआउट असेल तर ते नेट आहे दुसर्या गेटसाठी नेट आहे दुसर्या गेटसाठी दुसरे नेट आहे तर आपण एका टाईमी एक नेट पहा आणि त्या विशिष्ट गेटचे किंवा मॉड्यूलला अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा की विशिष्ट निव्वळ मूल्य टाईमेच्या आवश्यकतेनुसार अनुकूलित होईल पण पुन्हा आपल्याला येथे काय करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे प्रत्येक नेटसाठी आपल्याकडे एक प्रकारचे टाइमिंग बजेट असणे आवश्यक आहे आपल्याकडे हे असल्याशिवाय आपण हे योग्य करू शकत नाही कारण एखाद्याने आपल्याला सांगितले की या नेटला जास्तीत जास्त 5 मिनिटांचा डिलेज करावा लागतो तर केवळ तेच 5 मध्ये आहे की नाही हे तपासू शकता दुसरा प्रकार पथ आधारित आहे जिथे आपण संपूर्ण पथ पाहता आणि आपण मार्गाची टाईम अनुकूल करण्याचा प्रयत्न करा आणि तिसरा एक एकीकृत केला जाऊ शकतो आपण वैयक्तिकरित्या निव्वळ किंवा पथ पाहत नाही परंतु बांधील संपूर्ण समस्या एकाच फ्रेमवर्क अंतर्गत समाकलित करू शकता मी म्हटल्या प्रमाणे नेट आधारित तंत्र तुम्हाला काही प्रकारचे डीलेय बजेट करावे लागेल आपल्याला नेटवर काही डीलेय मूल्ये द्यावी लागतील तर आपण या स्वतंत्र नेटच्या टाईमेनुसार किंवा लेंग्थससाठी काही प्रकारच्या वरच्या मर्यादा नियुक्त करू शकता आणि नेट वेईटस आपण काही पद्धत देखील करू शकता तर आपण कोणते नेट गंभीर आहेत ते ओळखता म्हणून गंभीर नेटला जास्त प्राधान्य किंवा जास्त वेईटस दिले जाऊ शकते म्हणून आपण प्रारंभिक प्लेसमेंटच्या आधारावर स्टॅटिक टाईमेचे विश्लेषण करू शकता मग नेट कोणती नेट गंभीर आहे याची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांना जास्त वेईटस द्या म्हणून जेव्हा आपण त्यास ठेवता तेव्हा योग्य नेटच्या उच्च वेईटस प्राधान्य द्या मी सांगितल्याप्रमाणे पथ आधारित तंत्राच्या विपरित ते सर्व टाईम गंभीर मार्ग हाताळण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ इनपुटपासून आउटपुटपर्यंत ते स्वतंत्र नेट पहात नाहीत हे अधिक अचूक आहेत कारण आपल्याला वैयक्तिक नेटची आवश्यकता नसून इनपुट आऊटपुट आवश्यकतांमध्ये अधिक रस आहे परंतु पुन्हा आम्ही आधी नमूद केलेली समस्या अशी आहे की बर्याच सर्किट्ससाठी पथांची संख्या वेगाने वाढू शकते म्हणून वैयक्तिक पथ हाताळणे ही व्यवहार्य गोष्ट असू शकत नाही तर दोन्ही दृष्टीकोन एकतर आपण नेट बेस्ड किंवा पथ आधारित वापरता ते प्लेसमेंट अल्गोरिदम बरोबर काम करतात म्हणून काही प्रकारचे वाढीव अंमलबजावणी करावी लागेल जेणेकरून आपण प्लेसमेंटमध्ये क्रमवारीत सुधारणा करू शकता आणि टाईमेवर आणि आपण कशा पुढे जात आहात त्या संबंधित इतर गोष्टींबद्दल ताबडतोब अभिप्राय मिळू शकता तर टाईम आणि हे स्थान नियोजन या 2 वर जावे लागेल हातात हात घालून आधीच्या केसापेक्षा हे आधी केले पाहिजे आणि नंतर हे करावे लागेल परंतु येथे आपल्याला एक कोंडी आहे हे समजते म्हणून तुम्ही प्लेसमेंट केल्याशिवाय तुम्हाला वायर्सची लेंग्थस मिळू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही टायमिंग केल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही चांगली जागा म्हणून पुनरावृत्ती होणारी पायरी आणि वाढीस लागावी लागेल त्यांना बरोबर बरोबर एकत्र जावे लागेल तर याउलट आपण तिसर्या पध्दतीचा विचार केला आहे त्या समाकलित पध्दतीचा ते एक प्रकारचे गणिती तयार करतात ते काही अडचणी तयार करतात या अडचणींमध्ये स्टॅटिक टाईम विश्लेषण STA चे काही परिणाम अंतर्भूत केले जाऊ शकते आणि तेथे काही उद्दीष्ट कार्य आहे जे आम्ही ऑप्टिमाइझ करण्याचा प्रयत्न करीत आहोत आता सराव मध्ये काही औद्योगिक डिझाइन प्रवाह जे मोठ्या कार्यक्षमतेच्या डिझाईन्स हाताळतात प्रारंभिक प्लेसमेंट दरम्यान ते टाईमेच्या मुद्द्यांचा समावेश करीत नाहीत कारण मी म्हटलेले आहे की जोपर्यंत आपण प्लेसमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला डीलेय संबंधित माहिती मिळणार नाही म्हणूनच ते प्रारंभिक टप्प्यात टाईमेनुसार चालविण्याच्या पद्धती समाविष्ट करीत नाहीत परंतु त्यानंतरच्या पुनरावृत्तीच्या काळात ते असे करतात म्हणून याचा अर्थ प्राप्त होतो सर्व ठीक आहे ठीक आहे आता निव्वळ आधारीत तंत्रांकडे येताना हे दृष्टिकोन निव्वळ वेईटस संदर्भात परिमाणवाचक प्राधान्यक्रम लावतात जे एखाद्या विशिष्ट निव्वळ जागेसाठी किती गंभीर आहे हे दर्शवू शकते किंवा आपण काही प्रकारचे डीलेय अंदाजपत्रके देऊ शकता आपण डीलेय काही वरील सीमा निर्दिष्ट करू शकत असल्यास याचा अर्थ आपण एकतर असे म्हणू शकता की हे नेट अत्यंत गंभीर आहे हे नेट इतके गंभीर नाही हा म्हणण्याचा एक मार्ग आहे किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपण थोडी वरची मर्यादा देऊ शकता म्हणजे या नेटसाठी माझे जास्तीत जास्त डीलेय बजेट हे आहे आपण त्या बजेटमध्ये फिट व्हाल तेथे निर्दिष्ट करण्याचे 2 मार्ग आहेत आता प्रारंभिक टप्पा म्हणजे निव्वळ वेईटस अधिक प्रभावी होऊ शकते कारण त्या अवस्थेमध्ये डिलेज अंदाजपत्रकाचा अंदाज करणे फार कठीण आहे म्हणून सुरुवातीला आपण काही वेईटस सांगू शकता काही नेट इतरांपेक्षा अधिक गंभीर आहेत परंतु त्यानंतरच्या पुनरावृत्ती दरम्यान आपण डीलेय बजेटसाठी जाऊ शकता एकदा एकदा टाईमेचे विश्लेषण परिणाम अधिक अचूक झाले तरच आपल्याला डीलेय अंदाजपत्रकाचा अंदाज देखील मिळू शकेल या साठी प्रस्तावित केलेल्या काही अस्तित्त्वात असलेल्या पद्धती निव्वळ वेईटस ते कसे अंदाज लावतात ते पाहू या म्हणून आम्ही पूर्वी पाहिलेले पारंपारिक प्लेसमेंट टूल हे रूटिंगसाठी पुरेशी जागा आहे की नाही याची वायरच्या एकूण लेंग्थस आणि रुटेबिलिटीला अनुकूल करते परंतु याव्यतिरिक्त टाईमेचा हिशेब ठेवण्यासाठी साधन एकूण भारित वायर लेंग्थस देखील कमी करू शकते जिथे हे वेईटस टीकेचे एक उपाय असेल तर वायरच्या प्रत्येक लेंग्थसला वेईटस दिले जाऊ शकते म्हणून जास्त वेईटस म्हणजे अधिक गंभीर तर जर आपण काही वेईटस नियुक्त करू शकता आणि जर आपण वायर लेंग्थस कमी करण्याच्या या समस्येचे वेईटस वेट लेंग्थस कमीत कमी करण समस्येमध्ये भाषांतरित करू शकता तर हे निव्वळ प्राधान्य स्पष्टपणे विचारात घेतले जाऊ शकते फक्त योग्य ठिकाणी प्लेसमेंटसाठी किंमतीचे कार्य सुधारित करण्यासाठी आता आपण निव्वळ तोल देण्याचे मार्ग एकतर स्टॅटिकली किंवा डायनॅमिकलली केले जाऊ शकते म्हणून प्रस्तावित काही पध्दती आपण पाहू स्टॅटिक नेट वेट्स प्लेसमेंट प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यांना स्टॅटिक म्हटले जाते कारण ते मोजले जातात अप्रीओरी आणि प्रक्रिये दरम्यान बदलू नका आणि हे मूलत अंदाजे किंवा स्लॅक मूल्यांच्या आधारे मोजले जातात जे स्टॅटिक टाईम विश्लेषणाद्वारे मोजले जातात तर कल्पना ही आहे की अधिक गंभीर नेट याचा अर्थ लहान स्लॅक वेईटस जास्त असावे तर असे दोन मार्ग प्रस्तावित आहेत एक असे म्हणतात की आपण नेट वेईटस भिन्न मूल्ये 2 मूल्ये ओमेगा 1 आणि ओमेगा 2 वापरता संबंधित स्लॅक पॉझिटिव्ह असल्यास फक्त ओमेगा 1 द्या स्लॅकचे मूल्य नेगेटिव्ह असल्यास ओमेगा 2 द्या तर ओमेगा 1 सहसा ओमेगा 2 पेक्षा कमी असते ओमेगा 2 चे वेईटस जास्त असते म्हणून जर स्लॅक व्हॅल्यू नेगेटिव्ह असेल तर आपण त्या नेटंना जास्त प्राधान्य देता किंवा अशी आणखी एक पद्धत आहे जी आपल्याला असे सूचित करते की आपल्याकडे सतत मूल्य असू शकते आपण T द्वारे पॉवर अल्फा पर्यंत 1 वजा स्लॅक विभाजित म्हणून w ची गणना करू शकता जेथे T सर्किटमधील सर्वात लांब डीलेय आहे आणि अल्फा ही एक गंभीर निर्विकार आहे ज्यात आपण समायोजित करू शकता आपण अल्फाचे मूल्य बदलू शकता आणि त्याद्वारे आपण हे देखील बदलू शकता की स्लॅकमधील फरक w च्या मूल्यावर किती परिणाम करेल तर तेथे आणखी काही पध्दत होती जिथे निव्वळ वेईटस सेन्सिटिव्हिटीवर आधारित होते म्हणूनच ही अभिव्यक्ती वापरली जात होती मी येथे जास्त तपशील घेणार नाही म्हणून त्यांनी स्लॅकचे काही मोजलेले मूल्य वापरले आणि स्लॅक लक्ष्य हे लक्ष्य स्लॅक आहे आपल्याला किती स्लॅक पाहिजे आहे अल्फा एक मापदंड आहे बीटा देखील एक पॅरामीटर आहे आणि sw स्लॅक म्हणतो याचा अर्थ निव्वळ वेईटस एकूण नेगेटिव्ह सेन्सिटिव्हिटी काय आहे याचा अर्थ जर निव्वळ वेईटस बदलले तर त्याचा TNS मूल्यावर किती परिणाम होईल त्याचप्रमाणे आपल्याकडे TNS स्लॅक आणि TNS स्लॅक असू शकतात हे स्लॅक मूल्यासाठी आहे आणि हे TNS मूल्यासाठी आहे तर निव्वळ वेईटस बदलाचा त्यावरील संबंधित स्लॅक मूल्यावर किती परिणाम होईल तर अशा काही पद्धती आहेत ज्या प्रस्तावित आहेत आणि डायनॅमिक नेट वेटलिंगसाठी प्लेसमेंट पुनरावृत्ती दरम्यान ते सुधारित आणि डायनॅमिकलली बदलले जातात आणि अर्थातच हे अधिक प्रभावी ठरू शकते कारण आपण सद्य परिस्थितीनुसार वेईटस बदलत आहात जेव्हा आपण काही बदल करता तेव्हा जुन्या मूल्ये जुन्या होऊ शकतात हे पुनरावृत्ती मूल्य आहे डिल्टा Lच्या आधारे काही बदल करून डिल्टा L या पुनरावृत्ती k दरम्यानच्या पुनरावृत्ती मूल्यातून मागील पुनरावृत्ती मूल्यावरून मोजले जाऊ शकते डेल्टा L ही वायरच्या लेंग्थसत बदल होऊ शकते जी या दोन पुनरावृत्तीच्या दरम्यान होत आहे आणि वायर लेंग्थस आणि डीलेय ाच्या बदलांचा हा परिणाम होईल डेल्टा L ने गुणाकार केलेला काही घटक आपण हे एक स्लॅक k मैनास 1 मैनास करा जे आपली नवीन स्लॅक असेल तर एकदा तुम्ही स्लॅकची गणना केली की मग wk ची गणना करण्याचे मार्ग आहेत म्हणून काही पद्धत प्रस्तावित केली गेली आहे की आपण काही शीर्ष नेट निवडून किंवा त्यांचे वर्गीकरण करा जर हे पहिल्या क्रमांकामध्ये असेल तर आपण व्हेरिएबल vk अन्यथा आपण कमी मूल्य द्या हे प्लस 1 वापरू नका आणि एकदा तुम्ही vk ची गणना केली की मागील पुनरावृत्ती प्रमाणे निव्वळ वेईटस गणना 1 vk ने गुणाकार करू शकता आपण फक्त वाढत्या प्रमाणात ते अद्यतनित करा तर या काही पद्धती वापरल्या गेल्या आहेत परंतु एकात्मिक दृष्टिकोन येथे मनोरंजक आहे ऑप्टिमायझेशनची संपूर्ण प्रक्रिया आपण गणिताने व्यक्त करीत आहात आणि समाधान मिळविण्यासाठी आपण काही प्रकारचे रेषीय प्रोग्रामिंग सॉल्व्हर LP सॉल्व्हर वापरत आहात समस्या ते असे की प्लेसमेंट काय असेल जेणेकरून या अडचणी पूर्ण होतील हे कसे कार्य करते ते येथे पाहू म्हणून नेटवर आधारित पद्धतींमध्ये आपल्या लक्षात येईल की टाईमेची आवश्यकता निव्वळ तोल किंवा निर्बंधांकरिता मॅप केली जात आहे पथ आधारित पद्धती थेट पथकाच्या टाईमेकडे पाहतात परंतु पथ आधारित पद्धती स्केलेबल नसतात पथांची संख्या खूप लवकर वाढू शकते तर स्केलेबिलिटि आणि चांगल्या कामगिरीसाठी टाईमेचे विश्लेषण ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते अशा निर्बंध आणि उद्दीष्टात्मक कार्याद्वारे सेट केले जाऊ शकते उदाहरणार्थ आपण येथे सादर केलेला एक लिनिअर प्रोग्रामिंग फॉर्म्युलेशन वापरतो तर ते कसे कार्य करते ते प्रत्यक्षात 2 प्रकारच्या मर्यादा निर्दिष्ट करतात त्यास प्लेसमेंट म्हणजे फिसिकल अडचणी म्हणतात ज्यामुळे सेल्स कोठे असतात आणि टाईमेच्या मर्यादा ज्यामध्ये स्लॅक व्हॅल्यूज असतात तर याव्यतिरिक्त आपण इच्छित असल्यास काही अतिरिक्त अडचणी काही विद्युत अडचणी देखील समाविष्ट करू शकता परंतु आम्ही फक्त येथे फिसिकल आणि टाईमेनुसार या 2 विषयी बोलू शकतो तर फिसिकल मर्यादा पाहूया की या काय आहेत सेल V आणि सेट नेटचा एक सेट दिल्यास आपण xv yv चे सेल v चे केंद्र असल्याचे परिभाषित करतो तेथे असावे संबंधित असावे हे चिन्ह आले नाही छोटा v कॅपिटलचा आहे मग काय याचा अर्थ काय समजा माझ्याकडे सेल आहे हा ब्लॉक मी ठेवत आहे मी त्याला v हा सेल पॉईंट म्हणतो या सेलचा मध्यभागी मी त्याला कोऑर्डिनेट xv आणि yv बरोबर म्हणतो Ve निव्वळ E शी जोडलेल्या सेलचा संच दर्शविते आणि डावे उजवीकडे तळाशी आणि वरच्या या बाउंडिंग बॉक्सच्या 4 सीमांच्या निर्देशांक दर्शविते मग याचा अर्थ काय चला स्पष्टीकरण देऊया हे e नेट राइट दर्शवते समजा हा बाउंडिंग बॉक्स आहे जो e ने दर्शविला आहे आणि नेट दर्शवितो म्हणजे कनेक्ट होण्यासाठी काही मुद्दे आहेत आणि या बाउंडिंग बॉक्सद्वारे सर्व इंटरकनेक्शन पूर्ण होतील या समजाने मी थोडे मोठे बाउंडिंग बॉक्स वापरत आहे आता आम्ही डाव्या उजव्या वरच्या खालच्या काही एज चा विचार करतो तर यासंदर्भात पहा डावी म्हणजे काही x कोऑर्डिनेट हे e चे डावे आहे हे e चे उजवे आहे डावे e आणि उजवे e काही x निर्देशांकांचा संदर्भ देते आणि वर आणि खाली काही y निर्देशांकांना संदर्भित करते e च्या शीर्षस्थानी आणि e च्या खाली ते काही y निर्देशांकांचा संदर्भ घेतात तर यासह आपण हे पाहू की मर्यादा कशा आहेत आणि शेवटचा डेल्टा x व डेल्टा y पिन e से कनेक्ट करण्यासाठी मध्यभागी पिन ऑफसेट दर्शवितो म्हणून पिन ज्या मध्यभागी स्थित आहेत त्या ठिकाणाहून एकदा आपण बाउंडिंग बॉक्सची व्याख्या केल्यावर आपण पहाल की सर्व पिन तिथे असाव्यात मध्यभागी आपण डेल्टा v डेल्टा x ला x आणि y ऑफसेट म्हणून मोजत आहोत म्हणूनच त्यांना या बाँडिंग बॉक्सच्या बाहेर नसावे जे बंधन आहे ते सर्व या बॉक्सच्या आत फाईन असले पाहिजेत चला आता मर्यादा पाहू या तर फिसिकल अडचण बंधनांचा पहिला सेट म्हणते ते आपल्याला सांगतात की नेटचा प्रत्येक पिन बाउंडिंग बॉक्समध्ये असणे आवश्यक आहे या 4 प्रतिबंधांद्वारे हे पकडले जातात त्या पिनसाठी डावे आणि मध्यभागाच्या ऑफ सेसेटच्या x कोऑर्डिनेंटच्या तुलनेत कमी असणे आवश्यक आहे या नेटशी संबंधित असलेल्या प्रत्येक v साठी काही पिनसाठी v हे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उजवे एक यापेक्षा मोठे असले पाहिजे तर ती त्या श्रेणीतच असावी तळाशी पुन्हा y मूल्यांच्या बरोबरीपेक्षा कमी असावे शीर्ष समानांपेक्षा मोठे असावे त्याचा अर्थ असा की हा v त्या काल्पनिक आयताच्या आत असावा दुसरे म्हणजे एकूण निव्वळ लेंग्थस आपल्या आठवणीच्या अर्ध्या मापदंडाच्या रूपात अंदाजित केली जाते हा एक उपाय होता याला अर्ध्या पॅरामीटर वायरची लेंग्थस म्हणतात कारण तो आयत आहे आपण अर्धा पॅरामीटर घ्या लेंग्थस व विड्थ तर डावीकडून उजवीकडे आपण उजवे मैनास डावे तसेच वरच्या मैनास खाली म्हणू शकता ते आपले अर्धे पॅरामीटर असेल तर आपल्या अर्ध्या पॅरामीटरची गणना अशाप्रकारे केली जाऊ शकते उजवे वजा डावीकडे तसेच शीर्ष मैनास खाली तर टाईमेची मर्यादा आपण यासारखेच जोडू शकता म्हणून काही नोट्स T गेट vi vo हे असे आहे ज्याद्वारे एखाद्या विशिष्ट सेलच्या आउटपुट पिन Vo पर्यंत इनपुट पिन vi वरून गेट डीलेय म्हणून परिभाषित केले जाते आणि T नेट e uo vi म्हणजे नेट म्हणजे डिलेज होतो सेल u च्या पिनमधून नेटचा डिलेज होतो काही आउटपुट पिन u0 हे सेल u मधून येत आहे u0 आऊटपुट पिन आहे आणि ते इनपुटवर जाईल v ची पिन याला vi म्हणतात तो निव्वळ डिलेज आणि AAT आपल्याला स्टॅटिक टाईम विश्लेषणामधून मिळतो पिन j वर वास्तविक अर्रेवाल टाईम आहे तर आपण ओळखू शकणार्या काही टाईमेची मर्यादा आहेत पहिला एक आपण असे म्हणत आहात की सेलच्या प्रत्येक इनपुट पिनसाठी v येथे अर्रेवाल टाईम मागील आउटपुट पिन uo व नेट डीलेय वर येण्याची टाईम असेल तर vi ची AAT आधीच्या आउटपुटमध्ये येण्याची टाईम तसेच या निव्वळ uo पासून ते vi पर्यंत होण्यास डीलेय असावी हे स्पष्ट आहे हे एक आहे त्याचप्रमाणे सेलमधील प्रत्येक आउटपुट पिन VO साठी द्वितीय अडचण असेल VO वर येण्याची टाईम VO वर येण्याची टाईम त्याच्या प्रत्येक निविदाच्या अर्रेवालच्या टाईमेपेक्षा किंवा गेटच्या डीलेय पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर गेटसाठी आउटपुटची टाईम इनपुटच्या अर्रेवाल टाईमेच्या टाईमेपेक्षा आणि गेटच्या डीलेय पेक्षा जास्त असावी संबंधित तिसरा अडचण डिलेज आहे ते म्हणतात की अनुक्रमिक सेल टॉ च्या प्रत्येक पिनसाठी स्लॅक RAT मैनास AAT दरम्यान एक फरक म्हणून गणना केली जाते ही व्याख्या आहे म्हणून RAT आणि AAT मधील फरक म्हणून आम्ही मोजत असलेल्या प्रत्येक टाईमेसाठी डीलेय करू तर आपणास हे RAT आणि AAT गणना दिसते स्टॅटिक टाईम विश्लेषण ते एखाद्या प्रकारचे कार्य म्हणून उपलब्ध असावेत जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्याला ते मूल्य प्राप्त करावे लागेल म्हणून आम्ही असे गृहीत धरत आहोत आपल्यासाठी स्टॅटिक टाईम विश्लेषक उपलब्ध आहे आणि नक्कीच स्लॅक व्हॅल्यूज 0 पर्यंत वरच्या मर्यादा असू शकतात कारण आपला अर्थ असा नाही की सकारात्मक स्लॅक व्हॅल्यू पाहिजे कारण आपण आधी पाहिले आहे आम्ही 0 स्लॅक अल्गोरिदम सारखे काहीतरी वापरतो म्हणून आम्ही सर्व स्लॅक व्हॅल्यूज 0 च्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही फक्त त्यास वरच्या बाउंड 0 वर टाका किंवा एखादे छोटे सकारात्मक मूल्य वापरा जेणेकरून स्लॅकचे मूल्य सर्व त्या श्रेणीच्या 0 पर्यंत पोहोचेल तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन 3 प्रकारचे असू शकतात त्यापैकी 3 येथे दर्शविले आहेत आपण आणखी काही जोडू शकता प्रथम एक म्हणजे एकूण नेगेटिव्ह स्लॅक ऑप्टिमाइझ करणे एकूण नेगेटिव्ह स्लॅक अशा प्रकारे व्यक्त केले जाऊ शकते पिन टॉ एक सेल टॉ च्या पिनचा एक संच आहे आणि T हा सर्व अनुक्रमिक घटकांचा किंवा अंतिम बिंदूंचा संच आहे तर तुम्ही सर्व सिस्टीमच्या स्लॅकची गणना करा एक गोष्ट नमूद केली जात नाही जर ती एकूण नेगेटिव्ह स्लॅक असेल तर आपल्याला आणखी एक अट सांगावी लागेल की स्लॅक टाऊ p 0 च्या बरोबर बरोबर बरोबर असावे परंतु येथे आपण मर्यादेच्या दृष्टीने गृहित धरले आहे की स्लॅक टाउ p 0 च्या समान 0 पेक्षा कमी होईल तर ते 0 किंवा नेगेटिव्ह असेल तर ते कधीही सकारात्मक होऊ शकत नाही तर या अटीनुसार आपण हे गृहित धरू शकता फक्त स्लॅक टॉ p चा सारांश हे आपल्याला एकूण नेगेटिव्ह स्लॅक देईल तर दुसरी स्थिती कदाचित आपण सर्वात वाईट नेगेटिव्ह स्लॅक अनुकूलित करा Max WNS आपल्याला याची अभिव्यक्ती काय आहे हे माहित आहे ज्याची आपण गणना करू शकता म्हणून WNS सर्व ताऊ p साठी स्लॅक टाउ p च्या बरोबरीपेक्षा कमी असेल आणि आपण काही वेल्डेड कॉम्बिनेशन बनवू शकता नेट वायरच्या एकूण लेंग्थसची बेरीज करू शकता आणि सर्वात वाईट म्हणा नेगेटिव्ह स्लॅक WNS तर आपण या नेटचा वापर नेटच्या बेरीजच्या अर्ध्या भागाच्या अर्ध्या भागाच्या लेंग्थसच्या रूपात करू शकता आणि आपण हा वायर वापरू शकता ही WNS नेगेटिव्ह स्लॅक म्हणजे अल्फा हे 0 आणि 1 मधील पॅरामीटर असू शकते जेणेकरून आपण त्या क्षेत्राच्या प्रभावावर नेटची लेंग्थस आणि स्लॅकला प्रत्यक्षात नियंत्रित करू शकता ही येथे वापरली जाणारी विशिष्ट उद्दीष्ट कार्ये आहेत तर आपण येथे पहा आम्ही काही गोष्टींकडे पाहिले आम्ही ते पाहिले की टाईमेची वैशिष्ट्ये किंवा टाइमिंग पॅरामीटर्स लक्षात घेऊन आम्ही प्लेसमेंट कसे करू शकतो आपण प्लेसमेंट केल्यावर आपण आधी पहाल आम्ही टाईमेकडे दुर्लक्ष केले आम्ही केवळ ब्लॉकची जागा आणि वायर लेंग्थसचे लहानकरण पाहिले आता आमच्याकडे अतिरिक्त पॅरामीटर आहे जो येत आहे आम्ही कमीपणा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही डिलेज कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे इत्यादी तर आपल्याला आता आवश्यक आहे किंवा आपल्याकडे आता असे वातावरण आहे जेथे प्लेसमेंट टूल आणि टाईम विश्लेषण साधन हाताने कार्य करत आहेत म्हणून आम्ही येथे आहोत आम्ही फक्त काही पद्धतींचा उल्लेख केला आहे अधिक आगाऊ तंत्र देखील उपलब्ध आहेत परंतु आम्ही येथे त्याबद्दल चर्चा केलेली नाही ते खरोखरच हातांनी कार्य करतात आणि ते मोठ्या डिझाईन्स हाताळण्यास देखील सक्षम आहेत कारण आपण पाहिले आहे कारण औद्योगिक डिझाईन्स मोठी आहेत आपल्याकडे अशी पद्धत असणे आवश्यक आहे ज्याची टाईम जटिलता मोठी नाही अर्थातच आम्हाला अचूकता पाहिजे असेल परंतु आपल्याला स्केलेबिलिटी देखील शोधावी लागेल आजच्या परिस्थितीत आणि अशाच प्रकारे व्यावहारिकपणे लार्जर सर्किट्स हाताळण्याची पद्धत सक्षम असावी तर आता आम्ही टाईमेवर ड्रिव्हन प्लेसमेंट विषयी बोललो होतो अशा आणखी काही बाबी आपण पुढील आठवड्यातील व्याख्यानां नंतर पाहणार आहोत आम्ही उदाहरणार्थ पहात आहोत टाईमेची जाणीव मार्ग टाईम चालविणारी मार्ग तर नेटसाठी भूमिती जोडणी कशी करावी यासाठी की काही टाईमेचे अंदाज किंवा टाईमेचे अंदाजपत्रक समाधानी असतात आणि शेवटी जेव्हा आपल्याला टाईम विश्लेषण साधनातून मिळणारे काही टाइमिंग बजेट पूर्ण करावे लागतील तेव्हा आपल्या नेटलिस्टमध्ये भाष्ये किंवा बदल कसे करावे किंवा आपल्या डिव्हाइसमध्ये जसे की त्या टाईमेचे विश्लेषण किंवा आवश्यकता पूर्ण केल्या जाऊ शकतात तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत